शुभ दुपार तर आपण शेवटच्या व्याख्यानात जे पहात होतो त्या पुढे सुरू ठेवण्यासाठी मी शेवटच्या वर्गाच्या महत्त्वाचे धडयावरिल त्वरित सारांश देतो तर आम्ही पाहिले की स्ट्रक्चरल टायपोलॉजी म्हणून दगडी बांधकाम ही कॉम्प्रेशन मधे अंतर्गत कार्यक्षम आहे आणि त्याचा थोडासा वापर केला जातो आम्ही पाहिले की कमानी आणि अगदी उंच रचना देखील सामग्रीच्या या चांगल्या संक्षिप्त सामर्थ्यामुळे शक्य आहेत तर ही नक्कीच अशी एखादी गोष्ट आहे जी आपण काळजीपूर्वक विचारात घ्यावी तथापि ते ताणतणावाखाली कमकुवत आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलत आहोत की थेट ताण नाही तर तणाव जो विक्षिप्तपणामुळे उद्भवला आहे पार्श्वशक्ती आणि गुरुत्वाकर्षण शक्तीच्या संयोजनामुळे लोड किंवा स्वत ची भारदस्तपणाची विलक्षणता आहे तर ही एक महत्त्वपूर्ण कमकुवतपणा आहे आणि आधुनिक काळातील उपाय म्हणजे प्रबलित दगडी बांधकामा साठी जाणे परंतु पूर्वी हे दगडी बांधकामाला बळकटी देऊन नव्हे तर भिंतींचे परिमाण करून अशा प्रकारे तयार केले गेले की आपणास एकत्र करण्यामुळे थ्रस्ट लाइनची मिळेल क्रॉस सेक्शन च्या मध्य तिसर्याच्या आत राहण्यासाठी बाजूकडील शक्ती आणि गुरुत्व शक्ती आवश्यक आहे विभाग आम्ही दर्शविलेले साधे समतोल बघितले आणि या मध्यम तिसर्याला क्रॉस सेक्शन चा कर्ने म्हणून देखील संबोधले जाते म्हणून जोपर्यंत परिणामी केर्नमध्ये आहे तोपर्यंत क्रॉस विभागात शुद्ध कॉम्प्रेशन आहे ही एक संकल्पना आहे जी आपण मागील वर्गात पाहिली होती क्रॉस सेक्शन ही एक संकल्पना आहे जी आपण मागील वर्गात पाहिली होती आम्ही हे देखील पाहिले आहे की जेव्हा आपल्याकडे पार्श्विक कृती असतात जेव्हा आपल्याकडे भूकंप प्रेरित पार्श्व शक्ती असते किंवा आपल्याकडे पवन क्रिया असते जी पार्श्व शक्ती असते तेव्हा प्लेन मधीलतील प्रतिसादाच्या बाबतीत दगडी बांधकाम अधिक प्रतिरोधक असते दगडी बांधकामातील प्रतिसादाऐवजी प्लेन मध्ये प्रतिसादाच्या दृष्टीने दगडी बांधकाम भिंत अधिक प्रतिरोधक आहे तर ही अशक्तपणा आहे जी भिंतीपर्यंत संबंधित आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यानंतर आपण सिस्टम स्तरावर जाल तर पार्श्व बल खाली दगडी बांधकाम प्रणालीची अविभाज्य कारवाई इच्छित असल्यास कनेक्शनची काळजी घेतल्यास हे सुनिश्चित केले जाऊ शकते कनेक्शन गंभीर बनले आहेत आणि जर आपण कनेक्शनची भिंत ते भिंत कनेक्शन आणि भिंत ते मजल्यावरील कनेक्शनची काळजी घेतली तर आपण प्लेन मध्ये काम करू शकता ज्यात प्लेन मध्ये चांग ले काम केले जाते त्या भिंतींमध्ये प्लेन मधील चांगला प्रतिकार होऊ शकतो तर कालच्या व्याख्यानात आपण जे पाहिले होते त्याचा हा सारांश आहे तर आपण आज या समजुतीसह पाहू आधुनिक दगडी बांधकाम प्राचीन दगडी बांधकामांपेक्षा कसे वेगळे आहे आणि आम्ही दगडी बांधकामाचे वर्गीकरण कसे करू शकतो अगदी दगडी बांधकामाच्या तुकड्यांपासून भिंतीपर्यंत भिंती स्तंभ खांब तुळई मजले आणि नंतर दगडी बांधकामांचे वर्गीकरण जसे वर्गीकरण करू तर ते आहे आज आपण काय पाहूया प्राचीन इमारती प्रणाल्यांबद्दल आम्ही थ्रस्ट लाइनची ही संकल्पना तपासली तर बहुतेक पारंपारिक बांधकामांमध्ये ती जाड भिंती जाड परिघीय भिंती आहेत जी प्रत्यक्षात प्रतिकृती प्रदान करते अगदी पार्श्व शक्तींना गुरुत्वाकर्षणानुसार होय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात क्रॉस विभाग आहेत परंतु क्रॉस विभागाची विशालता स्पष्ट होते एकदा आपल्याला समजले की हेच आहे ज्यामुळे वास्तविक बाजूकडील प्रतिकार देखील प्रदान केला जातो ठीक आहे आणि बर्याच प्रकरणांमध्ये जर बाजूकडील थ्रस्ट अपुरा पडत असेल तर भिंती देखील दबल्या गेल्या तर आपल्याकडे नियमित अंतराने बट्रेस असतील हा एक मार्ग आहे ज्याद्वारे भूमितीमध्ये सिस्टमवर येणार्या बाजूकडील शक्तीची काळजी घेण्यासाठी बदल केला जातो थोडक्यात जर आपण पुरातन बांधकामे पाहिली तर तुम्हाला दिसेल की योजनांमध्ये मोकळी जागा भव्य परिघीय भिंती आणि आतील भागात तुमच्याकडे स्तंभ आणि कदाचित इमारती लाकूड स्तंभ इमारती लाकडी चौकट दगडी स्तंभ आहेत ज्यास समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत मजला आता स्टील किंवा प्रबलित कंक्रीटच्या फ्रेमचा प्रतिकार करणार्या क्षणामध्ये आम्ही अशी आशा केली पाहिजे तशा प्रकारच्या पार्श्वभूमीचे समर्थन खरोखरच देत नाही हे प्रामुख्याने छताला आधार देण्यासाठी आहेत आणि आतील भागात उपस्थित आहेत आणि एखाद्या मार्गाने जोडलेले आहेत बहुधा फक्त परिघीय भिंतींवर विश्रांती घेत आहेत परंतु ते पार्श्वकीय संयम पुरवत नाहीत तर अशा बांधकामांना पार्श्विक संयम देण्याचे काम पुन्हा या भव्य भिंतींवर परत येते तर अशाप्रकारे त्यांची कल्पना कशी केली गेली आणि आपल्याकडे लांब इमारती असल्यास जर तुमच्याकडे लांब इमारती असतील तर नक्कीच शेवटच्या भिंती ज्यास ऑर्थोगोनल दिशेने रिटर्न भिंती म्हणून संबोधले जाते त्यांना आवश्यक नाही की संपूर्ण बाजूकडील प्रतिकार प्रदान करते लांब भिंती ते टोकाला प्रतिकार करण्यास सक्षम असतील परंतु आपण लांब भिंतींच्या मध्यभागी दिशेने येता तेव्हा या शेवटच्या भिंतींनी आपल्या बाजूकडील दिशेने संयम ठेवण्याचा कोणताही परिणाम होणार नाही तर आपल्याकडे लांब भिंतींच्या प्लेन मधील प्रतिसाद कमीच आहे तर अशाप्रकारे या खुल्या मजल्यावरील पारंपारिक बांधकामांची कल्पना कशी केली गेली आणि म्हणूनच भिंत प्रत्यक्षात म्हणाली गेली होती याचा अर्थ असा आहे की भव्य परिघीय भिंत प्रदान करणार्या प्रतिकारांवर प्रणालीला वास्तविकतेवर अवलंबून रहावे लागले होते आणि थ्रस्ट लाइन या प्रणालींनी प्रत्यक्षात कसे काम केले हे समजून घेण्यासाठी वापरा पार्श्वभूमीच्या शक्तीच्या प्रतिसादाच्या संदर्भात जर आपण आधुनिक बांधकामांची तपासणी केली तर मोठा फरक हा आहे की आम्ही भव्य भिंतींकडे पहात नाही आहोत आम्ही अधिकाधिक सडपातळ होत असलेल्या भिंतींकडे पहात आहोत आणि आपल्याकडे पार्श्वभूमीच्या प्रतिकारची काळजी घेणारी इतर यंत्रणा आहे जी इमारतीस प्रदान करणे आवश्यक आहे तर हा एक उलटणारा प्रभाव आहे की पार्श्विक शक्ती संरचनेच्या अधीन असलेल्या भिंतींद्वारे संकुचित केली जाते दोन्ही बाजूकडील शक्ती उजवीकडे भिंती ज्या लंब आहेत त्या आपण ज्याचा संदर्भ घेतो त्या प्लेन मधील भिंती आणि भिंती ज्या पार्श्व बल पवन शक्ती किंवा भूकंप शक्तीच्या दिशेला समांतर तर आपल्याकडे आपण दोघे एकत्र काम करत आहात आपल्यामध्ये प्लेन मधील भिंती आणि प्लेन च्या बाहेरील भिंती आता या प्रणालीमध्ये एकत्र काम करत आहेत म्हणून ताबडतोब कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले आहे कारण प्लेन मधील भिंती आणि प्लेन मधील भिंतींच्या बाहेर काम करण्याची गरज आहे आता आपण या गोष्टीची तपासणी केली आहे आणि जर ही कनेक्शन कमकुवत असतील तर या भिंती स्वतंत्रपणे कार्य करण्याची प्रवृत्ती आहे आणि जे अवांछनीय आहे जर आपणास सकारात्मक कनेक्शनची भिंत ते भिंत कनेक्शन आणि भिंतीपासून मजल्यापर्यंत किंवा भिंतीपासून छतावरील कनेक्शनमध्ये चांगले असतील तर आपल्याला अविभाज्य कृती मिळते तर आता अवलंबित्व दोन्ही क्रॉस भिंती आणि भिंत ज्यावर फेस लोडेड आहे किंवा प्लेन बाहेर आहे यावर आहे तर हे या दोघांचे संयोजन आहे जे बाजूकडील शक्तीचा प्रतिकार करणार आहे आजच्या काळात आधुनिक बांधकामांची कल्पना येते आणि याचा थेट परिणाम त्या परिघीय भिंती किंवा मुख्य लोड असणारी भिंती क्रॉस विभाग मध्ये भव्य नसतात आपण क्रॉस विभागांचे अनुकूलन करणे सुरू करू शकता आणि म्हणूनच आपल्याला आधुनिक बांधकामांमध्ये अधिक बारीकपणाचे प्रमाण मिळते सामग्रीमध्ये अर्थव्यवस्था आहे जी परिणाम म्हणून तयार होते ठीक आहे तर जर आपण एकल मजली आधुनिक एकल मजली लोड बेअरिंग इमारती पाहत असाल तर ते कसे त्यांची कल्पना कशी केली जाते आणि अशा बांधकामांमधील भार प्रतिकार गुरुत्वाकर्षण आणि बाजूकडील भार कसे आहे तर आम्ही खरोखरच भिंती स्वतंत्रपणे भिंतींबद्दल बोलत आहोत मुक्त उभे आहोत कारण आपल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते जेथे आपल्यास कठोर छप्पर आहे जे छताप्रमाणे वरच्या बाजूला बसले आहे परंतु आपल्याकडे अशी परिस्थिती देखील असू शकते जिथे आपल्याकडे स्वतःच भारी कडक डायाफ्राम छप्पर प्रणाली नसेल बाजूकडील स्थिरता शेवटच्या भिंतींद्वारे प्राप्त केली जाते तर आपल्याकडे शेवटच्या भिंती आहेत ज्या लांबलचक भिंतींना बाजूकडील प्रतिकार प्रदान करतात आणि आपल्याकडे क्रॉस भिंती भरपूर आहेत तर क्रॉस भिंतींचे संयोजन त्यास ब्रेकिंग भिंती असेही म्हणतात कारण बाजूकडील शक्तीच्या विरूद्ध ब्रेकिंग आणि शेवटच्या भिंती आवश्यक बाजूकडील प्रतिकार प्रदान करतात परंतु आपल्याकडे कनेक्टिंग घटकांचे संपूर्ण नेटवर्क आहे जे बॉन्ड बीम आणि लिंटेल बीम आहेत तर लिंटेल स्तरावर आपणास सर्व भिंती आणि मजल्याच्या पातळीवर छतावरील किंवा मजल्याच्या पातळीवर कनेक्शन असेल आपल्याकडे पुन्हा हे बीम आहेत ज्याला बॉन्ड बीम म्हणून संबोधले जाते कारण ते ऑर्थोगोनल भिंती बंधन करण्याचा प्रयत्न करीत आहेत एकत्रितपणे संरचनेचे वेगवेगळे घटक एकत्रित ठेवले आहेत छतावरील डायाफ्राम काहीही असो तो स्टील ट्रस छप्पर असू शकतो छताचा डायाफ्राम काहीही असो तो प्रबलित कंक्रीट फ्लोर सिस्टम concrete floor system असू शकतो छतावरील डायाफ्रामची देखील भूमिका आहे जोपर्यंत भिंतींशी चांगले जोडलेले आहे तर या परिस्थितीत जेव्हा छप्पर असलेल्या डाईफ्रामने दगडी बांधकामाच्या इमारतीच्या अविभाज्य क्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास सुरुवात केली तेव्हा डायाफ्रामची कडकपणा ज्याचा आपण संदर्भ देत आहोत त्या डायफ्रामच्या गोष्टींमध्ये आणि प्लेन मध्ये कठोरपणाची बाब आहे तर अशा प्रणालीमध्ये आपल्याकडे पार्श्व स्थीरता आहे एका शेवटच्या भिंती आणि कंस भिंती किंवा क्रॉस भिंती ब्रेकिंग आपल्याकडे हे सतत बीम देखील आहेत हे बॉन्ड बीम जे संपूर्ण बांधकामातून चालतील म्हणूनच जर तुम्ही खरंच पाहिलं तर ती बॉन्ड बीम असेल जी लिंटल पातळीवर चालू आहे आणि तुम्ही पाहताच हे सर्व भारनियमनच्या भिंतींवर कार्यरत आहे ही महत्त्वाची बाब आहे तर एक एकल लिंटल बरोबर ते लिंटलच्या पातळीवर आहे म्हणूनच एकल लिंटल जी आम्ही सामान्यत ओपनिंगच्या वर प्रदान करतो बाँड बीम म्हणून पात्र ठरणार नाही जे खरं तर सर्व ऑर्थोगोनल भिंती एकत्र जोडत आहे तर आम्ही खरोखर तणावपूर्ण प्रतिकार करणार्या घटकाबद्दल बोलत आहोत जे सतत चालू आहे आणि सर्व भिंती एकत्रितपणे धरून आहेत हा दुसरा घटक आहे जो बंध आणि लिंटल बीम आहे तो लिंटेल स्तरावर असू शकतो तो तेथे असू शकतो प्लिंट लेव्हल लिंटेल लेव्हल छप्पर पातळी आणि जर आपल्या वर मजला असेल तर आपण खिडकीच्या चौकटीचा खालचा आडवा पातळी वर देखील प्रदान करा तर आपल्याकडे हे खरोखर आहे जे प्रणालीच्या पार्श्व स्थीरतेत खरोखर योगदान देत आहे आणि शेवटी छतावरील डायाफ्राम आणि या खोलीतील डायाफ्राम जर त्यास संरचनेत पार्श्व लोड प्रतिरोधनात लक्षणीय योगदान द्यावे लागले तर प्लेन मध्ये कडकपणा किंवा आपण काय डायफ्राम क्रिया महत्त्वपूर्ण होते म्हणून पहा हे प्लेन किती कठोर आहे जर ते त्याच्या प्लेन मधील लवचिक असेल तर बाजूकडील क्रियेमुळे डायफ्राममध्ये प्लेन मधीलविकृती उद्भवू शकतील परंतु जर ते प्लेन मध्ये कठोर असेल तर जेव्हा पार्श्व क्रिया असते तेथे नसते डायाफ्राम मध्ये कोणतेही संबंधित विस्थापना तर डायाफ्रामची खूप महत्वाची भूमिका आहे विशेषत डायाफ्रामची कडकपणा आणि उर्वरित भिंतींसह त्याचे कनेक्शन तर आपला प्रश्न प्लेन मधील कठोरपणाच्या संदर्भात आपण कोणत्या दिशेने बोलत आहोत याबद्दल आहे तर हे क्षैतिज प्लेन आहे तर समजा आपल्याकडे प्रबलित कंक्रीट डायाफ्राम प्रबलित कंक्रीट स्लॅब आहे बरोबर हे प्रबलित कंक्रीट स्लॅब प्लेन मधील ताठरपणामध्ये काय आहे प्लेन मधील विकृती काय आहे याबद्दल आम्हाला स्वारस्य आहे आपण आम्हाला एक लाकूड थ्रस्ट छप्पर किंवा स्टील थ्रस्ट छप्पर असे म्हणायला हवे असल्यास परंतु जर हे प्लेन मधील विकृती विरूद्ध ब्रेस्ड नसतील तर आपल्याकडे लवचिक प्रणाली असेल आपल्याकडे एक लवचिक प्रणाली असेल कारण प्लेन मध्ये विकृती आहेत जर प्लेन मधील विकृती कमी केली गेली असेल तर कमी केली जाईल तर तुम्हाला कठोर डायाफ्रामची व्याख्या येते आणि कठोर डायाफ्राम विरूद्ध लवचिक डायाफ्रामचे वर्गीकरण प्रामुख्याने आपल्याला किती सापेक्ष विस्थापन मिळते त्या आधारावर असते डाईफ्राम स्वतः प्लेन मध्ये त्याच्या प्लेन मध्ये ठीक आहे तर हे लोड बेअरिंग दगडी बांधकामामध्ये पार्श्व लोड प्रतिरोधक दगडी बांधकाम मध्ये एकल मजली रचना अशीच आहे जर आपण मल्टीस्टोरिडेड लोड बेअरिंग दगडी बांधकामाचे परीक्षण केले तर आणि जेव्हा आम्ही लोड बेअरिंग म्हणतो तेव्हा आम्ही सर्व भिंती लोड बेअरिंग भिंती असल्याबद्दल बोलत आहोत क्वचितच आपल्याकडे भिंती असतील ज्या विभाजनाच्या भिंती आहेत परंतु मुख्य म्हणजे जर एखादी भिंत खरोखर मजल्यापासून छतापर्यंत चालू असेल तर ती लोड प्रतिरोधक प्रणालीचा भाग असेल तर आपल्याकडे लोड बेअरिंग बांधकामामध्ये विभाजन भिंती असल्यास सामान्यत या विभाजनाच्या भिंती एका फ्रेम प्रणालीच्या विपरीत पूर्ण उंचीवर घेतल्या जात नाहीत तरीही आपल्याकडे त्याऐवजी पातळ विभाजन भिंत किंवा इन्फिल पॅनेल असू शकते तर बहुभार असलेल्या दगडी बांधकामाच्या इमारतीमध्ये ऑर्थोगोनल भिंती शेवटच्या भिंती लांब भिंती आणि क्रॉस भिंती ही मालिका आहे जी नेटवर्क तयार करते जे मजल्यावरील डाईफ्राम आणि छतावरील डायाफ्रामसह पार्श्व भार प्रतिरोध प्रदान करते अर्थात वरच्या मजला विरूद्ध खालच्या मजलाकडे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असणार आहेत आपल्याकडे खालच्या मजलाकडे जाड भिंती असतील ती कमी होईल वर जात असताना बारीक बारीक तुकडे होईल बर्याचदा जर अशी मजला असेल तर आपल्याकडे तळमजला खालचे कार्पेट क्षेत्र असेल वरच्या मजलाकडे उच्च कार्पेट क्षेत्र असेल आणि अशा संरचना ज्या मजलाकडे जातात त्या संख्येच्या आधारावर जड पाया असेल म्हणूनच मूलत आपल्याकडे मुख्य प्रणाली आणि क्रॉस वॉलची बनणारी एक प्रणाली पाहिल्यास आपण एका सिस्टमकडे पाहिले तर ही अशी प्रणाली आहे जी बाजूकडील शक्तींशी समांतर दिशेने आणि बाजूकडील शक्तीच्या लंब दिशेने प्लेनच्या भिंतीबाहेर काम करते अर्थात अशा बांधकामांमधे आज आपण कल्पना करू शकत नाही की आपण लवचिक डायाफ्राम उपलब्ध करुन देत आहोत आम्ही प्रबलित कंक्रीट चा बराच वापर करतो आणि अशा बांधकामांमध्ये आपण कॉंक्रिटला मजबुती दिली आहे मजल्यावरील स्लॅब आणि छतावरील स्लॅब आणि त्यास डाईफ्राम म्हणून संबोधले जाते डायाफ्राम क्रिया प्रदान करते तर ही भिंती लंब आणि भिंती समांतर भिंती आणि कातळ भिंती आणि मजल्यावरील डायाफ्राम सारख्या भिंतींच्या प्रणाली आहेत तसेच आपल्याकडे प्लिंथ बीम लिंटेल बीम आणि छतावरील बीम देखील आहेत जे प्रत्यक्षात एकत्र काम करत आहेत पार्श्व शक्तीच्या घटनेत संरचनेच्या अविभाज्य क्रियेसाठी आपल्याकडे सिस्टमची आणखी एक श्रेणी आहे जिथे दगडी बांधकाम वापरले जाते ते भारनियमन नसते ते विभाजन म्हणून असते आणि हे सामान्यत प्रतिकार करणार्या फ्रेममध्ये असतात तर हे खरोखर बेअरींग दगडी बांधकाम नाही कठोर अर्थाने या इनफिल पॅनेल्स सामान्यत प्रबलित कंक्रीटच्या क्षणामध्ये प्रतिरोधक फ्रेम किंवा स्टीलच्या मुहूर्तावर प्रतिकार करणार्या फ्रेममध्ये वापरल्या जातात आणि कार्यशील विभाजनाच्या रूपात कल्पना केल्या जातात या रचनात्मक घटकांची कल्पना प्रथम ठिकाणी केली जात नाही तथापि विटाची दगडी बांधकामात भिंत प्लेन मध्ये दिशेने कडक असल्याने फ्रेमिंग घटकांशी संवाद साधण्यास प्रारंभ झाल्यावर हे स्वतः कातरलेल्या भिंतीसारखे वागायला लावतात तर जेव्हा आपल्याकडे फ्रेमिंग घटक आहेत जे बीम आणि स्तंभ आहेत आणि आपल्याकडे विभाजनाची भिंत आहेत तेव्हा पॅनेल आणि फ्रेम दरम्यान डिझाइन केलेले आणि बाकी असलेले अंतर फारच क्वचितच आढळेल जेव्हा बाजूकडील कृती होते तेव्हा फ्रेमच्या विकृतीमुळे आपणास पॅनेल इनफिल पॅनेल जे एक गैर स्ट्रक्चरल घटक म्हणून संकल्पित केले जाते आणि पार्श्वभूमी प्रतिरोधक घटक म्हणून संकल्पित केलेल्या क्षणात प्रतिकार करणार्या फ्रेम दरम्यान संवाद साधला जाईल आणि हा संवाद समस्याग्रस्त बनू शकतो आणि इन्फिल पॅनेलवरील विभागात आम्ही या परस्परसंवादाचे प्रासंगिकता काय आहे आणि या संवादाच्या या प्रकारच्या अवांछित परिणामाविरूद्ध आपण कसे डिझाइन करता ते पाहू तर फ्रेम इंफिल संवाद हे एक असे क्षेत्र आहे जे निश्चितपणे आज पर्याप्त संशोधन लक्ष प्राप्त करते ठीक आहे तर आता आपल्याकडे लोड वर्निंग दगडी बांधकामाच्या इमारतीत जागतिक वर्तन इष्ट जागतिक वर्तन काय आहे हे समजून घेतले पाहिजे या टप्प्यावर मला असे वाटते की दगडी बांधकामाचे वर्गीकरण तपासण्यासाठी हीच योग्य वेळ आहे त्याच्या घटकांपासून आपल्याकडे दगडी बांधकामात असलेल्या विविध प्रकारच्या प्रणालींकडे म्हणून युनिट्सची तपासणी सुरू करण्यासाठी नक्कीच दगडी बांधकाम युनिट्स आम्ही मागील व्याख्यानात काही ऐतिहासिक बांधकामे पाहिली आहेत हजारो वर्षांपासून आहेत तर मी त्याऐवजी प्रथम येथे दगडी बांधकाम युनिट बांधकाम युनिट आणि आधुनिक दगडी बांधकाम युनिट म्हणून वर्गीकृत करू म्हणून यादृच्छिक ढिगाऱ्यावरील ब्लॉक्स ही अशी एक गोष्ट आहे जी बर्याच काळापासून आहे आजही वापरली जाते अजूनही आम्ही यादृच्छिक ढिगाऱ्यावरील बांधकामाचा वापर विशेषत पाया करण्यासाठी संरचना टिकवून ठेवण्यासाठी करतो तथापि यादृच्छिक ढिगारा बांधकामांच्या अखंडतेसह असे मुद्दे आहेत ज्यात दगडांद्वारे आणि इतर वैशिष्ट्यांसह विशिष्ट घटकांवर मात केली जाऊ शकते तर यादृच्छिक ढिगारा बांधकाम हा एक प्रकारचा बांधकाम आहे ज्यात आपण ज्या युनिटचा संदर्भ घेत आहोत हा एक यादृच्छिक ब्लॉक आहे तो आकार नसतो आकार घेतलेला नसतो आणि बर्याचदा बाह्य पृष्ठभागावरच काम केले जाते तर आपल्याकडे बाहेरील बाजूस एक कट पृष्ठभाग आहे परंतु आतील बाजूनेया प्रकारच्या बांधकामाचे स्वरूप काय आहे याची कोणालाही खरोखर चिंता नाही नकारात्मक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मोर्टार किंवा लहान युनिट्स भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉईड असतील आणि यादृच्छिक ढिगाऱ्यावरील ब्लॉक्सचा वापर करून संपूर्ण बांधकामात अनौपचारिकता असेल पूर्वी आपण बांधकाम करण्यासाठी वापरल्या जाणार्या दगडांची इमारत पाहत असल्यास आपल्याला हे कापून घ्यावे लागेल ते चौरस कट किंवा आकाराचे आयताकृती आहेत जे कामगारांच्या ठिकाणी वाहतुकीसाठी हाताळले जाऊ शकतात आणि ते अर्ध्या आकाराचे दगड असू शकतात किंवा नियमित आकाराचे दगड विशेषत बाह्य पृष्ठभाग तर दगड कोसळण्याकरिता किंवा दगडांना कृत्रिम परिच्छेद करण्यासाठी नियमित आकार देत्या येण्या सारखे ते कठोर होते उन्हात वाळलेल्या विटा ही युनिट्सची पहिली श्रेणी होती या जेथे मॉड्यूलर म्हणजे युनिट्सची लांबी रुंदी आणि जाडी यांच्यातील प्रमाण होते अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मॉड्यूलरिटी स्पष्टपणे दिसून येते तथापि ते जवळजवळ उन्हात वाळलेल्या होते तर ते चिखल पदार्थांसह एकत्रित केले गेले परंतु उन्हात वाळविलेले होते गोळी मातीच्या विटा चिकणमातीच्या विटांचा उदय सूर्यप्रकाशित उन्हात वाळविलेले विटांच्या प्रचारानंतर बर्याच काळासाठी गोळी मातीच्या विटा अशा गोष्टी आहेत ज्या आपण आजपर्यंत वापरत आहोत अर्थात तेथून चिरलेला चिकणमाती विटासह एक समस्या आहे पर्यावरणीय दृष्टीकोन आम्ही वरच्या मातीचा वापर करतो जो पर्यावरणास आहे वातावरणात र्हास होत नाही जो आज मान्य नाही आणि त्या अतिशय उष्ण तापमानात चिरलेला जातात म्हणजेच या विटा बनविण्यातील मूर्त उर्जा जास्त आहे म्हणून पर्यावरणीयदृष्ट्या बोलताना चिरलेला चिकणमाती विटा जरी आपण त्यांना आज पाहिल्या असल्या तरी आपण एका ट्रॅक वर आहोत जिथे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला गोळी मातीच्या विटा कमी दिसतील आम्ही कदाचित दुरुस्तीच्या कामांसाठी फक्त गोळी मातीच्या विटा वापरत आहोत विद्यमान इमारती परंतु चिरलेल्या चिकणमातीच्या विटासह नवीन इमारती बांधणे आवश्यक नाही परंतु चिरलेल्या चिकणमातीच्या विटाचे दोन प्रकार केले जाऊ शकतात वायर कट ईंटचे दोन प्रकार केले जाऊ शकतात ज्या मुळात बाहेर काढल्या जातात साचा घट्ट चिकणमाती झाल्यानंतर माती कडक आहे आणि ती कापून टाकली जातात तर तुम्हाला खूप स्थिर भौमितिक कॉन्फिगरेशन मिळतील तथापि आपल्याकडे फ्रॉग राहणार नाही हे चिन्ह सारखे आहे जे सामान्यत वरच्या पृष्ठभागावर असते जे मोर्टारच्या बांधकामासह इंटरलॉकिंग थर तयार करण्यास मदत करते तर वायर कट विटांचे युनिटच्या शीर्षस्थानी एम्बॉस्ड डिप्रेशनद्वारे इंटरलॉकिंग तयार न करण्याची नकारात्मक बाजू आहे हे मोल्ड केलेल्या विटाच्या उलट आहे वायर कट विटाच्या तुलनेत सामर्थ्य आणि टिकाऊपणा या दृष्टीने मोल्ड केलेले विटा विशेषत गुणवत्तेत गरीब असतात तथापि आपण मोल्डिंग प्रक्रियेत स्वतःच फ्रॉग तयार करू शकता जे चांगले इंटरलॉकिंग प्रदान करते पाण्याच्या शोषणाच्या बाबतीत वायर कट विटा आणि मोल्ड केलेल्या विटा यांच्यातही फरक आहे सामान्यत मोल्डेड विटा जास्त प्रमाणात 10 ते 15 ते 20 टक्के जास्त प्रमाणात शोषून घेतात तर वायर कट विटा सामान्यत फारच शोषून घेतात जेव्हा आपण दगडी बांधकामाच्या ताकदीवर परिणाम करणारे दगडी बांधकाम सामर्थ्य आणि पॅरामीटर्स पहात असताना आपण मोर्टारशी चिकटून बसण्याच्या दृष्टीने समस्या निर्माण करू शकतो आणि ज्याची आपण तपासणी करू या टप्प्यावर मला सांगायचंय ते म्हणजे आम्ही काही पारंपारिक दगडी बांधकाम प्रकारांची तपासणी करत आहोत तथापि बरीच बांधकामे आहेत ज्याला मातीची बांधकामे म्हणतात जे पूर्णपणे मातीची बाहेर आहे अडोब बांधकाम तटबंदी आणि डब बांधकाम जिथे हे माती आणि स्ट्रक्चरल इमारती लाकूड आहे त्या वापरल्या जातात हे दगडी बांधकाम शब्द दगडी बांधकाम म्हणून पात्र नाहीत मला वाटते की आपण स्ट्रक्चरल घटक आणि स्ट्रक्चरल प्रणाली तयार करण्यासाठी तयार केलेल्या एककांबद्दल बोलत आहोत या वस्तुस्थितीचे कौतुक करणे महत्वाचे आहे तर दगडी बांधकाम चिखलाचे चिरे वापरत असला तरी हे पुन्हा ब्लॉक आहेत जे भिंती तयार करण्यासाठी एकत्र ठेवले आहेत मातीची बांधकामे चिनाकृती रचनांच्या वर्गीकरणात पात्र ठरणार नाहीत दगडी बांधकाम युनिट परंतु आधुनिक दगडी बांधकाम युनिट्ससह पुढे चालू ठेवणे आपल्याकडे आज सिमेंट काँक्रीट ब्लॉक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे आपण नियंत्रित करू शकता आपल्याला आवश्यक असलेल्या ताकदांची रचना करू शकता फायर क्ले विटांनी न मिळणा या सामर्थ्यामध्ये समानता आपण असावे ते साध्य करण्यात सक्षम आहे परंतु एकरूपता प्राप्त करण्यात एक भौतिक आव्हान आहे सिमेंट काँक्रीट ब्लॉक्स आपल्याला देऊ शकतात की जर मी रचना चांगल्या प्रकारे तयार केली असेल तर जर मिश्रण चांगले डिझाइन केले असेल आणि अंमलबजावणीच्या टप्प्यात गुणवत्ता नियंत्रण असेल तर आम्ही पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स देखील वापरतो आणि जेव्हा आपल्याला दगडी बांधकाम मजबुत करायचे असेल किंवा भिंतींच्या स्वरूपात किंवा लिन्टल बीम मजले प्रबलित मजले किंवा बीमच्या स्वरूपात स्वत ला दगडी बांधकाम अधिक मजबूत करायची असेल तर पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स अत्यंत उपयुक्त आहेत म्हणून पोकळ कॉंक्रीट ब्लॉक ही पुन्हा एकदा अशी श्रेणी आहे जी विभाजन भिंती आणि संरचनात्मक अनुप्रयोगांसाठी नसलेल्या स्ट्रक्चरल अप्लिकेशन्ससाठी आज मोठ्या प्रमाणात वापरली जाते तर जर कोणी पोकळ ब्लॉक्स घेत असेल तर आपल्याला खात्री आहे की ते कशासाठी बनविले गेले आहे कारण जर हे बांधकाम स्ट्रक्चरल हेतूंसाठी केले गेले असेल तर या ब्लॉक्सची सामर्थ्य खूपच कमी असेल तर जर ते रचनात्मक हेतूंसाठी तयार केले गेले असेल तर 7 MPa किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्डरची संकुचित शक्ती असू शकते विशेषत स्ट्रक्चरल उद्देशाने वापरल्या जाणार्या पोकळ कॉंक्रिट ब्लॉकसाठी आपल्याकडे एरेटेड ऑटोकॅलेव्हेड ब्लॉक्स AAC कॉंक्रिट ब्लॉक्स नावाची आणखी एक श्रेणी आहे आता हे मोठे आकाराचे ब्लॉक्स आहेत परंतु ते आहेत किंवा ते ऑटोकॅलेव्हमधील ऑटोकॅलेव्हिंग प्रक्रियेद्वारे बरे झाले आहेत आणि यामुळे संपूर्ण ब्लॉकला एक विशिष्ट प्रकाश मिळतो कारण सूक्ष्म छिद्र तयार होतात बरे करण्याच्या प्रक्रियेमुळे आणि हे सामान्यत संरचनात्मक नसलेले हेतूंसाठी वापरले जातात हे इनफिल्ल भिंती विभाजन भिंती आणि भिंतींसाठी वापरले जातात फ्लाय राखेच्या विटा लोकप्रिय आहेत खरं तर पर्यावरण आणि पर्यावरण आणि वन नियमन मंत्रालय आहे जे भारतात जारी केले आहे की जर तुम्ही थर्मल प्लांटच्या शंभर किलोमीटरच्या परिघात इमारत बांधत असाल तर तुम्हाला त्याऐवजी फ्लाय राखेच्या विटा वापराव्या लागतील बांधकामासाठी गोळी मातीच्या विटा तर आयआयटी मद्रासमध्ये घडलेल्या बहुसंख्य विस्तारांनी वसतिगृहांमध्ये आणि इतर सर्व बांधकामांमध्ये फ्लाय राखेच्या विटा जाणीवपूर्वक वापरल्या आहेत तर फ्लाय युनिट उपलब्ध आहेत पुन्हा आपण हे संरचनात्मक वापरासाठी किंवा स्ट्रक्चरल वापरासाठी आहे याची काळजी घ्यावी लागेल कारण फ्लाय राखेच्या युनिटमध्ये ताकद मिळवणे पुन्हा आव्हानात्मक आहे जोपर्यंत फ्लाय राख सिमेंट कॉंक्रिटची जागा घेत नाही तर शक्ती मिळविण्यासाठी आपण काही प्रमाणात फ्लाय सिमेंट सह कॉंक्रिटमध्ये बदल करू शकता परंतु जर ती फ्लाय राख लक्षणीय असेल तर घन शक्ती मधे तडजोड होईल जिथे चिरलेला चिकणमाती युनिट्सचा संबंध आहे आपल्याकडे छिद्रित चिकणमाती युनिट आणि या छिद्रित चिकणमाती युनिट म्हणून ओळखल्या जातात आपण त्या छिद्रांना पाहता तर या पोकळ विरूद्ध ब्लॉकमध्ये उघडण्याच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास 25 ते 30 टक्के ऑर्डर उघडण्याच्या टक्केवारीवर हे पोकळ ब्लॉक आणि छिद्रित ब्लॉकमधील फरक आहे हे छिद्र थर्मल इन्सुलेशन प्रदान करण्यासाठी किंवा मजबुतीकरण प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत परंतु हे परफेक्शन आहेत आणि त्यांना पोकळ ब्लॉक बांधकामांमध्ये गोंधळ होऊ नये दोन्ही पोकळ चिकणमाती वीट चिरलेला चिकणमाती वीट आणि छिद्रित फायर क्ले वीट उपयोगी स्ट्रक्चरल हेतू असू शकतात पुन्हा पदनाम ते स्ट्रक्चरल की संरचनात्मक नसलेले आहे की नाही हे तपासले पाहिजे पोकळ चिरलेला चिकणमाती ब्लॉक्स प्रबलित दगडी बांधकाम एकक म्हणून प्राधान्य दिले जातात नक्कीच हा पुन्हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे आपल्याकडे असे लोक आहेत जे त्यांची शक्ती आणि टिकाऊपणाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी फक्त मोर्टारवर काम करतात ऐतिहासिक बांधकामांमधील बांधकामात चिखल मोर्टार प्रामुख्याने होता ही अशी रचना आहे जी ठिकाणाहून वेगळी असू शकते आणि घटक वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतात तर हे जगभरात एकसारखेपणाचे आहे आणि पारंपारिक ज्ञानावर अवलंबून आहे की मोर्टार मध्येच डिटिव्ह्जच्या बाबतीत या प्रदेशात होते इतर वाण चुना मोर्टार आहे जो चुनाने बनविला गेला आहे आणि हे निश्चितच आहे आज वापरात सर्व चुना सिमेंट उद्योगात जातात मला खात्री आहे की तुम्हाला क्लिंकरचे प्रकार माहित असतील सिमेंट उत्पादन प्रक्रियेचे खूप महत्वाचे प्रमाण आहे आणि नवीन इमारती बांधण्यासाठी आपण आज चुनखडी वापरत नाही जलद सेटिंग वेगवान बनविणारी सामग्री आणि सिमेंटच्या तुलनेत चुना मोर्टारला यापुढे सेटिंग करणे आणि कठोर करणे हे आव्हान आहे तर आपल्या अस्तित्त्वात असलेल्या बहुतेक इमारती जर आपण मूल्यमापन करत असाल तर आपल्याला हे माहित असावे की चिखल मोर्टार किंवा चुनखडी तोफ किंवा त्या दोहोंच्या संयोगाने बनविली गेली असेल जिथे चिखल कार्य करीत आहे मोर्टारमध्येच पोझोलॉनिक अडिटिव्ह दगडी बांधकामांकरिता आम्ही आज अगदी प्रमाणित स्वरूपात सीमेंट मोर्टार वापरतो दगडी बांधकामांकरिता आम्ही आज अगदी प्रमाणित स्वरूपात सीमेंट मोर्टार वापरतो आज आपण ज्या महत्वाच्या बाबींचा सामना करावा लागतो अशा एका महत्त्वाच्या बाबीवर आपण लक्ष देऊ आणि त्या म्हणजे कमकुवत सिमेंटची उपलब्धता उपलब्धता नसणे विरोधाभास वाटेल आपल्याला कमकुवत सिमेंटची आवश्यकता का आहे काही दशकांपूर्वी आमच्याकडे 33 ग्रेड सिमेंट होती त्यानंतर आम्ही 43 ग्रेडवर गेलो आज कदाचित तुम्हाला फक्त 53 ग्रेड सिमेंट मिळू शकेल आणि समस्या म्हणजे आपण ज्या मोर्टारमधून बनवतो त्या तीन मोर्टारपैकी एक असू शकते चार मोर्टार प्रमाण पाच पैकी एक सहा मध्ये एक परंतु आपल्यासमोर आज मोठे आव्हान आहे की मोर्टार शक्ती युनिट सामर्थ्यापेक्षा कमी ठेवणे कारण बहुतेकदा बाजारात आपल्याला 5 MPa ऑर्डरची ताकद असलेल्या युनिट्स मिळतात सुमारे 15 20 MPa पर्यंत शक्यता आहे की आपले मोर्टार युनिटपेक्षा स्वतःच मजबूत असू शकेल आणि मजबूत मोर्टार कमकुवत युनिटचे हे मिश्रण गुरुत्वाकर्षणाच्या अंतर्गत आणि पार्श्व शक्तींच्या अंतर्गत वर्तनमध्ये एक समस्या असू शकते म्हणून आम्ही अशक्त मोर्टार मजबूत मोर्टार कमकुवत युनिट आणि त्याउलट दगडी बांधकामाचे असेंब्ली स्वतःच पातळीवर करतो हे सामर्थ्यावर आमच्या अभ्यासामध्ये परीक्षण करू मी हे मोर्टार अंतर्गत वर्गीकृत केले आहे परंतु आम्हाला हे तथ्य स्वीकारले पाहिजे की काही बांधकाम मोर्टार वापरणार नाहीत त्यांना कोरड्या स्टॅक बांधकाम म्हणून संबोधले जाते ते वीटांच्या बांधकामांमध्ये घडत नाहीत ते फक्त दगडी बांधकामांमधेच घडतात आणि जेथे युनिटच्या आकाराच्या दृष्टीने अनौपचारिकता आपल्याला सर्व अंतर वेगाने टाकण्याची आणि एकतर सर्व अंतर पट्ट्या बनवण्याची किंवा दगडांचे ब्लॉक्स इतके चांगले कापून टाकण्याची शक्यता देते की आपण त्या एकावर एक ठेवू शकता आणि एक कागद पातळ संयुक्त तयार होतो कारण कोणत्याही प्रकारे आपण अशा भिंतींमधून आर्द्रता वाढवू शकत नाही जर ती एक असेल तर जर ही रचना वापरली जात असेल तर कोरडे स्टॅक बांधकाम मूलभूतपणे बीना मोर्टारचे बांधकाम आहे आज आमच्याकडे देखील उच्च सामर्थ्य मोर्टार आणि उच्च शक्तीचे मोर्टार प्रामुख्याने बनविलेले आहेत कारण आपल्याला बेड जोडांमध्ये मजबुतीकरण लागू करावे लागेल आणि आपल्याला मजबुतीकरणासाठी गंज संरक्षणाची आवश्यकता असेल तर जर आपण मजबुतीकरणासाठी कव्हर काँक्रीट देण्याच्या गरजेच्या मानक विचारसरणीने जात असाल तर आपल्याकडे मोर्टार जाडी असेल ज्याची तुलना युनिट जाडीशी केली जाऊ शकते हे दगडी बांधकामांच्या सामर्थ्याशी तडजोड करेल जे आपण मोर्टारच्या संयुक्त कमी दाट गोष्टींचे परीक्षण करीत आहोत ते दगडी बांधकाम असेंब्ली ची ताकद असेल तर दगडी बांधकामांची चांगली शक्ती मिळविण्यासाठी सांध्याची जाडी कमीतकमी कमी करणे आवश्यक आहे आणि या प्रकरणात आपल्यास जोडात स्टीलची मजबुतीकरण ठेवण्याची आणि ओलावा पासून बचाव करण्याची दुहेरी समस्या आहे म्हणून विशेषत या दुहेरीची काळजी घेण्यासाठी पातळ अल्ट्रा पातळ मजबूत मोर्टारचे संपूर्ण कुटुंब आज तयार केले जात आहे जॉइन्ट्स ठेवण्याची आवश्यकता आहे परंतु स्टील मजबुतीकरणाला पुरेसे संरक्षण देणे मी आता अर्थातच युनिट्स दगडी बांधकाम युनिट्स आणि मोर्टारपासून जे असेंम्बली पर्यंत घटक आहेत दगडी बांधकाम एकत्र करणे विद्यमान दगडी बांधकामांपैकी बऱ्याच बांधकामांमध्ये अशक्य नसलेल्या दगडी बांधकामांचा उपयोग केला गेला आहे यादृच्छिक ढिगाऱ्या वरील बांधकाम म्हणजे तटबंदीचे बांधकाम आणि तटबंदीच्या बांधकामांपैकी एक आहे जिथे उन्नतीकरण आणि क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला एक नमुना दिसणार नाही हे नियमित अभ्यासक्रमांपासून पूर्णपणे मुक्त आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण बांधकामात एक निश्चित यादृच्छिकता आहे काटेकोरपणे बोलणे जेव्हा आपल्याकडे पार्श्वभूमीची महत्त्वपूर्ण शक्ती असते तेव्हा हे एक आव्हानात्मक टायपोलॉजी आहे मी म्हटल्याप्रमाणे यादृच्छिक ढिगारा दगडी बांधकाम जेथे जॉइन्ट्स लहान युनिटसह वेड केलेले आहेत आपण येथे बसलेले लहान युनिट पाहू शकता येथे बसलेले लहान तुकडे ते दरम्यान वेड केलेले आहेत या बांधकामांना आवश्यक आहे शक्यतो खूप आवश्यक आहे त्यांना धैर्याने बनवण्यासाठी परंतु वेजिंग खरोखर संपूर्ण भिंतीस स्थिरता प्रदान करते आणि हे आणखी एक लोकप्रिय ऐतिहासिक बांधकाम टायपोलॉजी स्वतःच आहे आणि नंतर अर्थातच कोरड्या स्टॅक बांधकामांमध्ये देखील आपल्याला तेथे कसे दिसेल ते कोरडे नसलेले आहे कारण कोरडे स्वतःच वेगवेगळ्या आकाराचे स्टॅक करत आहे ब्लॉक इंटरलॉकिंग तयार करू शकतात आपल्याकडे सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी मोर्टार नाही तर आपण यासारखे एकक पाहू शकता किंवा यासारखे एकक प्रत्यक्षात संपूर्ण प्रणाली मध्ये इंटरलॉकिंग प्रदान करते तर हे एक जिगसॉ कोडे सारखे आहे आणि ते एकत्र ठेवले आहे आपला प्रश्न असा होता की यादृच्छिक ढिगाराचे बांधकाम किंवा पाचर घालून घट्ट बसवणे लहान दगड किंवा मोर्टारसह किंवा त्याशिवाय यादृच्छिक कचरा आहे तुम्हाला सर्व वाण मिळतात तुम्हाला सर्व वाण मिळतात काटेकोरपणे बोलतांना पण तुमच्याकडे वेडिंगबरोबर एखादे रॅन्डम मलबे बांधकाम मोर्टार कमी असू शकते तुम्हाला तो मोर्टारसह देखील मिळू शकेल जर आपण आधुनिक बांधकामांकडे आला तर कोंबड रचनेची संपूर्ण संकल्पना आणि एक नमुना असणे ही अशी सामग्री आहे जी आपण आपल्या पूर्वीच्या वर्गात साहित्यामध्ये शिकली असती परंतु सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे दगडी बांधकामातील जोडांमध्ये उभे उभे करणे आणि योग्यरित्या इंटरलॉकिंगसाठी हे उभे उभे करणे आवश्यक आहे म्हणूनच खरोखरच भिन्न बॉन्ड पॅटर्नची bond patterns आवश्यकता आहे तुम्हाला फ्लेमिश बॉन्ड इंग्लिश बॉण्ड इत्यादी अनेक बाँड्सबद्दल माहिती आहे अगदी पळवाट सोडण्यासाठी परवानगी देणारी रॅट ट्रॅप बॉन्ड ज्यामध्ये आपण मजबुतीकरण ठेवू शकता किंवा त्यास शून्य म्हणून सोडू शकता अशी एक श्रेणी आहे जी अनुलंब याची खात्री करण्याचा प्रयत्न करते चटकन साध्य होते म्हणूनच जर आपण यापैकी खरोखर पाहिले तर आपल्याला सर्वात महत्वाची बाब लक्षात येईल ती म्हणजे झीगझॅग स्टॅगर जो साध्य केला जातो जो अतिरिक्त कातर इंटरफेस प्रदान करतो बाजूकडील कृतीसाठी प्रतिकार म्हणूनच बॉण्डच्या नमुन्यांमध्ये जाण्याची संपूर्ण कल्पना म्हणजे जॉइन्ट्स ओलांडून उभे उभे राहणे आपल्याकडे एकल पानांची बांधकामे आहेत आम्ही फ्लेमिश बॉन्ड इंग्लिश बॉण्ड संदर्भात पूर्वी पाहिलेल्या एकल पानांची बांधणी आहे आता ही एकल पानांची बांधकामे दगडांशिवाय किंवा त्यांच्याशिवाय असू शकतात आणि जेव्हा आपल्यास दगडांचा सामना करावा लागतो तेव्हा त्याला विणेरिंग म्हणतात हे एक पातळ आहे ते लोडिंग कन्स्ट्रक्शन पेक्षा पातळ आहे लोड बेअरिंग क्रॉस सेक्शन आहे वरवरचा भपका खरोखरच भार नसणारा भाग नसतो तो केवळ सजावटीचा घटक असतो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेनिअर असू शकतात आपण एक चिकटवून वरवरचा भपका निश्चित करू शकतो बहुतेकदा तुमच्याकडे असे असेल जर तुम्हाला दगडाची समाप्ती हवी असेल तर तुमच्याकडे दगडी स्लॅब असतील जे विटांचे दगडी बांधकामाच्या भिंतीवर चिकटलेले असतील परंतु काहीवेळा जर वरवरचा भपका खूप वजनदार होऊ लागला किंवा वरवरचा भपका क्रॉस विभागात लक्षणीय रुंद असेल तर चिकट करणे पुरेसे नसेल तर इमारत उंच असल्यास ती प्रत्यक्षात घसरणारा धोका बनू शकते आणि लोकांना ठार करु शकतो तर ही एक महत्त्वाची समस्या आहे तर आपल्याकडे कॉल बद्ध वेनरिंग call tied veneering आहे आपल्याकडे धातूचे संबंध आहेत जे लांबीच्या बाजूने आणि उंच बाजूने नियमित अंतराने चालतात जे आपण डिझाइन करता आणि अंदाजानुसार बांधकामासाठी प्रति युनिट लांबी किती संबंध आवश्यक आहेत आणि अर्थातच जेथे आपल्याकडे आतील लाकडी समाप्त आहे अशा प्रकरणांमध्ये आपल्यास कदाचित संपूर्ण फ्रेम असे म्हणतात ज्यास बाहेरील बाजूस वीट समाप्त करण्यासाठी विटांचे काम जोडलेले असेल किंवा उलट असल्यास आपल्याकडे भिंतींच्या लाकडावरील भिंतीवरील लाकडाचे काम आहे आपल्याकडे एक इमारती लाकडाची चौकट असेल ज्यावर इमारती लाकडाचे लाकूड किंवा लाकूड तयार केले जाते तर आपण असेच बांधलेले आच्छादन घालू शकता परंतु आता आपल्याकडे स्टड्स आहेत जे नंतर सदस्याचे एक भाग आहेत जे लोड दरम्यान स्थानांतरित करतात मुळात लोड बेअरिंग घटकांवर लिबास ठेवतात या सर्व टायपोलॉजीजची तपासणी करताना मला असे वाटते की आपण विद्यमान इमारतींमध्ये दोन टायपोलॉजीज दर्शविणे महत्त्वाचे आहे या बांधकामाच्या बाजूकडील भार प्रतिकारशक्तीचा प्रश्न आहे आपण दोन पानांची बांधकामे आणि बहु पानांची बांधकामे पाहता या दोन पानांची बांधणी आपण इन्सुलेशनसाठी तयार केलेल्या दरम्यान दोन पवन हवेच्या पोकळीच्या रूपात देखील बनवू शकता परंतु दोन पाने ही दुसर्या दृष्टीकोनातून एक स्पष्टीकरण आहे जी एका क्षणात दिसेल आता जर आपल्याकडे यादृच्छिक ढिगाऱ्या सारखे बांधकाम असेल तर आणि एलिव्हेशन असे काहीतरी दिसेल आपल्याकडे त्या ब्लॉक्सची अग्रभागी पृष्ठभाग आहेत जे ड्रेसड चांगले ड्रेसड cut ड्रेसड आहेत परंतु जर तुम्ही त्याकडे पाहत असाल तर क्रॉस सेक्शन जर आपण कोणत्याही स्तरावरील योजनेकडे पाहिले तर आपल्याला क्रॉसमध्ये नियमितपणा दिसत नाही विभाग आणि येथे हेच दोन पानांचे दगडी बांधकाम म्हणून संबोधले जात आहे कारण मी हे पाहू शकतो की हे दोन वेगळे होऊ शकतात जेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती जबरदस्तीने भाग घेते किंवा पार्श्व थरथरत असतात तेव्हा ती दोन पाने म्हणून उद्दीष्टित नसतात परंतु दोन पाने बनू शकतात ही एक समस्या आहे म्हणूनच आज जेव्हा पायाभरणीसाठी यादृच्छिक ढिगाराचे दगडी बांधकाम अवलंबले जात आहे किंवा कोणत्याही संरचनात्मक वापराची आवश्यकता आहे क्रॉस विभागात संपूर्ण जाडी ओलांडून क्रॉस विभागात ओलांडून दगड किंवा दगड आपल्याद्वारे दगडांद्वारे घ्यावेत तर हे एक टायपोलॉजी आहे ज्यामुळे समस्या उद्भवू शकते बरोबर परंतु विद्यमान दगडी बांधकामांमध्ये खूप प्रचलित आहे अडचण अशी आहे की पार्श्विक क्रियेतून किंवा काळाने गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत जेव्हा आपल्याकडे या प्रकारचा विरंगुळा पडतो आणि विशेषत जेव्हा किंचित थरथरणे ग्राउंड हिलणे असते तेव्हा आपणास भिंतीच्या एका पानाची फुगकी येऊ शकते आता अडचण अशी आहे की जर आपण दगडी बांधकामाच्या क्रॉस सेक्शन पाहत असाल तर भार वाहणारी भिंत आपण कौतुक कराल की क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याकडे जॉइन्ट्स स्टॅगर असणे आवश्यक आहे जर जॉइन्ट्सतील अडचण उपलब्ध नसेल तर यास दोन पानांच्या सिस्टममध्ये विभाजित करण्याचा प्रतिकार या प्रकरणात या प्रकरणात अगदी सोपा आहे ज्याच्या बाबतीत पुढे जाणे आवश्यक आहे तर जेव्हा आपण पोत बद्दल बोलतो येथे 'पोत' हा शब्द येथे पोत हा शब्द मूलतः सांध्याच्या भूमितीची गुणवत्ता आहे जॉइन्ट्स कसे तयार केले जातात जॉइन्ट्स कसे तयार होतात आपण हे जॉइन्ट्स कसे आहेत याचा विचार करत आहात किंवा आपण हे जॉइन्ट्स कसे आहेत याचा विचार करत नाही आहात का तर ते दगडी बांधकामाची रचना काय आहे हे ठरवते आणि हे प्रत्यक्षात कमीतकमी प्रतिकार करण्याचा मार्ग किंवा दगडी बांधकामाच्या क्रॉस विभागांमध्ये क्रॅक प्रसार आणि अखंडतेचे नुकसान करण्याचा मार्ग निश्चित करते इतर प्राण्यांचा विचार करायचा आहे ज्याला बहु पानांचे बांधकाम म्हटले जाते आणि हे विशेषत तीन पानांचे बांधकाम आहे जेथे आपण येथे दर्शविलेली ही विशिष्ट प्रतिमा ज्याला आपण बोरीची भिंत म्हणून संबोधित आहात एक टायपोलॉजी आहे जी भव्य बांधकामांवर वापरली जाते गडाच्या तटबंदीकडे पाहा तुम्ही मंदिर गोपुराकडे पाहू शकता प्रवेशद्वाराचे बुरूज यापैकी बरीच ऐतिहासिक भव्य ऐतिहासिक बांधकामे अशा प्रकारे बांधली आहेत ज्यामुळे पोत्याच्या भिंतीची कल्पना आहे जिथे बाह्य दोन पाने बाह्य दोन पाने पातळ आहेत ती क्रॉस सेक्शनचा दहावा भाग असेल किंवा त्याहून अधिक जरा जास्त ते एका विशिष्ट उंचीवर उंचावले जातात खराब सामग्री यादृच्छिक ढिगाऱ्या तुटलेल्या विटा सूर्याखालील सर्वकाही एक मोठा क्रॉस सेक्शन असावा अशी कल्पना होती परंतु संपूर्ण क्रॉस विभागात समान सामग्री वापरणे ही एकात्मक आहे त्यांना बाह्य भाग असेल आणि संगमरवरी किंवा इतर कोणत्याही चांगल्या मटेरियल ग्रॅनाइट सारख्या दर्जेदार सामग्रीसह आतील बाजूस जे जे काही आहे तरीही आतील कोर खराब सामग्रीने भरलेले आहे म्हणूनच जेव्हा आपण हे निश्चितपणे तयार केले आहे एक क्रॉस सेक्शन म्हणून कार्य करते परंतु इंटरलॉकिंग प्रदान केल्याशिवाय किंवा दगडांद्वारे प्रत्यक्षात पुरवले जात नाही तोपर्यंत या स्तरांचे विभक्त होण्याची शक्यता आहे परंतु जर तो खूप भव्य वॉल क्रॉस सेक्शन असेल तर दगडांच्या सहाय्याने आपल्याला इतके लांब ब्लॉक्स मिळणार नाहीत अशा परिस्थितीत बाह्य पानाच्या कोर्समध्ये जिगझॅगची व्यवस्था असते तेथे इंटरलॉकिंगमुळे मदत होऊ शकते उजवीकडील आपल्याला दिसणारे चित्र म्हणजे मंदिराची तटबंदी आणि बाहेरील मंदिराची तटबंदी चोल कालावधी तर आम्ही कमीतकमी हजार वर्षांपूर्वी बोलत आहोत आपण प्रत्यक्षात पाहू शकता की तो दगडी बांधकाम आहे तर ते बाहेरील दोन पाने आहेत आणि त्या दरम्यान आपल्यास सर्व प्रकारच्या चुना आणि तुटलेल्या विटा दगडाचे तुकडे असलेले तुकडे इत्यादी दिसतील तर तीन पानांची दगडी बांधकाम ही समस्या आहे ही गुरुत्वाकर्षण दलांच्या क्रॉस विभागात भिन्न विकृतीखाली आणली जाणारी प्रणाली म्हणून तपासली जाऊ शकते तर जर तुम्ही हा क्रॉस सेक्शन घेतला तर बाह्य पाने मजबूत बनलेल्या मालापासून बनविली जातील होय तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल दगड कोर दगडाप्रमाणे आतील कोर मऊ मटेरियलपासून बनवले गेले आहे कारण आपल्याकडे बरेच मोर्टार आहेत आणि आपण कदाचित चिखल आणि आपण विचार करू शकता असे सर्वकाही मिळाले तर बाह्य पानांच्या ताठरपणा आणि सामर्थ्यापेक्षा कोरची कडकपणा आणि सामर्थ्य खूपच कमी आहे जेव्हा हे गुरुत्वाकर्षणाच्या अधीन होते तेव्हा ही एक अनिश्चित समस्येसारखी असते जेथे बाह्य पानांच्या तुलनेत कमी ताठरपणामुळे आतील कोर कमी ताणतणावाखाली असतो कारण लवचिकतेच्या कडकपणाच्या मॉडेलमुळे जास्त ताण येतो तर आपल्याकडे नॉन युनिफॉर्म लोडिंग आहे जे अशा क्रॉस सेक्शनवर येईल आणि समस्या ही आहे की कालांतराने अंतर्गत कोर खराब होते आणि भार शेवटी बाह्य पानांद्वारे वाहून जाते तर जर बाह्य पानांचा संपूर्ण भार संपूर्ण क्रॉस सेक्शन मूळतः वाहून नेला जात असेल तर आपल्याकडे एक बारीक भिंत प्रणाली आहे जी खूप भारी कंप्रेसिव्हिटी करीत आहे अशा प्रणालीमध्ये आपल्याला अचानक ठिसूळ अपयश येऊ शकते तर काळजीपूर्वक विचारात घेण्याकरिता हे एक टायपोलॉजी आहे अर्थात वेगवेगळ्या स्ट्रक्चरल घटकांच्या बाबतीत दगडी बांधकाम लोड बेयरिंग भिंती ही एक पहिली घटक आहे ज्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आपल्याकडे स्तंभ आणि पायलेटर्स देखील आहेत स्तंभ आणि पायलेटर्स मधील फरक म्हणजे स्तंभ अर्थातच एक स्वतंत्र फ्रीँन्डिंग घटक आहे जो उर्वरित स्ट्रक्चरल प्रणालीशी जोडलेला आहे पायलास्टर असे आहे जेथे आपल्याकडे भिंतीच्या जाडसर लहान बट्रेससारखे आहे आणि आहे मुळात एखाद्या भिंतीवर पार्श्वभूमीच्या कडकपणाला अतिरिक्त पार्श्वभूमीचा प्रतिकार प्रदान करणे अर्थात वेगवेगळ्या स्ट्रक्चरल घटकांच्या बाबतीत दगडी बांधकामाचे लोड बेयरिंग भिंती ही एक पहिली घटक आहे ज्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे दगडी बांधकामातील बीम आणि लिंटेल बांधले जाऊ शकतात परंतु बीम आणि लिंटेल मध्ये लवचिकतेचे वर्चस्व असल्याने आपणास तणाव आहे म्हणून ते सपाट असल्यास आपण त्यांचे बांधकाम करू शकत नाही आपण त्यांना मजबुतीकरण करावे लागेल अशा प्रकारची दगडी बांधकाम वापरुन ते बांधू शकत नाही म्हणून जेव्हा आपण तेथे मजबुतीकरण करता तेव्हा अंथरुणातील जोडांवर किंवा दगडी पाट्या दरम्यानच्या पोकळींमध्ये किंवा शून्य किंवा पोकळ युनिट्सचे नेतृत्व करून तयार केलेल्या खिशात वापरल्या जातात तेव्हा आपण त्या युनिट अशा प्रकारे संरेखित केलेली पाहू शकता आपणास सातत्य मिळू शकते जेणेकरून आपल्याला पीक मिळेल आणि मजबुतीकरण उपलब्ध होईल